शोधांचे उद्गम व विकास यांना शोध प्रकाशनांचे परिणाम किंवा संशोधनाची फलनिष्पत्ती म्हणून पाहता येतील शोधांचे उद्गम व विकास यांना शोध प्रकाशनांचे परिणाम किंवा संशोधनाची फलनिष्पत्ती म्हणून पाहता येतील एखाद्या संशोधका च्या शोध प्रबंधाच्या निष्कर्ष मधूनही शोधांची निर्मिती होऊ शकते एखाद्या संशोधका च्या शोध प्रबंधाच्या निष्कर्ष मधूनही शोधांची निर्मिती होऊ शकते तसेच एखाद्या व्यक्तींचा समूह एखाद्या समस्येचा अभ्यास करून त्यावर उपाय योजना करण्यासाठी जे प्रयत्न करत असेल त्यातूनही शोधाची निर्मिती होऊ शकते तसेच एखाद्या व्यक्तींचा समूह एखाद्या समस्येचा अभ्यास करून त्यावर उपाय योजना करण्यासाठी जे प्रयत्न करत असेल त्यातूनही शोधाची निर्मिती होऊ शकते याबरोबरच प्रकल्पा मधूनही शोध निर्मिती होऊ शकते याबरोबरच प्रकल्पा मधूनही शोध निर्मिती होऊ शकते लोक विविध प्रकल्पांवरती काम करतात तेव्हा त्या प्रक्रियेतून शोध निर्मिती होऊ शकते लोक विविध प्रकल्पांवरती काम करतात तेव्हा त्या प्रक्रियेतून शोध निर्मिती होऊ शकते शोधांची निर्मिती अनेक ठिकाणी होऊ शकते शोधांची निर्मिती अनेक ठिकाणी होऊ शकते जसे की शाळांमध्ये होणारे शोधकार्य किंवा वैज्ञानिक प्रकल्पातून होणारे शोधकार्य जसे की शाळांमध्ये होणारे शोधकार्य किंवा वैज्ञानिक प्रकल्पातून होणारे शोधकार्य विद्यापीठांमधून प्राध्यापक व संशोधक विद्यार्थी यांच्या द्वारे चालणाऱ्या संशोधन कार्यातूनही शोधांची निर्मिती होऊ शकते विद्यापीठांमधून प्राध्यापक व संशोधक विद्यार्थी यांच्या द्वारे चालणाऱ्या संशोधन कार्यातूनही शोधांची निर्मिती होऊ शकते काही ज्ञानाधारित नवोपक्रमातून पेटंट योग्य शोधांची निर्मिती होत आहे काही ज्ञानाधारित नवोपक्रमातून पेटंट योग्य शोधांची निर्मिती होत आहे तसेच विविध संशोधन प्रयोगशाळा मधून वैज्ञानिक विविध शोधांवर जे काम करत आहेत त्याद्वारे निर्मित होणाऱ्या शोधांना जरी नसले तरी त्याद्वारे निर्माण होणाऱ्या उत्पादनांना पेटंट मिळविले जात आहे तसेच विविध संशोधन प्रयोगशाळा मधून वैज्ञानिक विविध शोधांवर जे काम करत आहेत त्याद्वारे निर्मित होणाऱ्या शोधांना जरी नसले तरी त्याद्वारे निर्माण होणाऱ्या उत्पादनांना पेटंट मिळविले जात आहे काही कंपन्यांचे स्वतःचे संशोधन आणि विकास विभाग आहेत काही कंपन्यांचे स्वतःचे संशोधन आणि विकास विभाग आहेत या विभागामधूनही शोधांची निर्मिती होऊ शकते या विभागामधूनही शोधांची निर्मिती होऊ शकते तेव्हा शोधांचे पेटंट फाईल करण्यासाठी तुम्हाला त्याचे प्रकटीकरण करावे लागते तेव्हा शोधांचे पेटंट फाईल करण्यासाठी तुम्हाला त्याचे प्रकटीकरण करावे लागते डिस्क्लोजरस किंवा प्रकटीकरण म्हणजे शोधांची लेखी स्वरूपातील वर्णने होत जी प्रकाशनांच्या स्वरूपात असतात डिस्क्लोजरस किंवा प्रकटीकरण म्हणजे शोधांची लेखी स्वरूपातील वर्णने होत जी प्रकाशनांच्या स्वरूपात असतात परंतु प्रकाशनांच्या बाबतीत तुम्ही काळजी घेतली पाहिजे कारण शोधांचे प्रकाशन केल्यामुळे पेटंटसाठी आवश्यक असणारी नाविन्यता शोध गमावते परंतु प्रकाशनांच्या बाबतीत तुम्ही काळजी घेतली पाहिजे कारण शोधांचे प्रकाशन केल्यामुळे पेटंटसाठी आवश्यक असणारी नाविन्यता शोध गमावते त्यामुळे पेटंट कायद्यानुसार शोधाचे प्रगटीकरण हे प्रथमतः पेटंट कार्यालयाकडे करणे आवश्यक आहे त्यामुळे पेटंट कायद्यानुसार शोधाचे प्रगटीकरण हे प्रथमतः पेटंट कार्यालयाकडे करणे आवश्यक आहे तेव्हा शोधाचे प्रकटीकरण प्रथमतः पेटंट कार्यालयाकडे न करता सार्वजनिक क्षेत्रात केले असेल तर पेटंटसाठी आवश्यक असणारा शोधाची नाविन्यता हा घटक आपण गमावून बसू तेव्हा शोधाचे प्रकटीकरण प्रथमतः पेटंट कार्यालयाकडे न करता सार्वजनिक क्षेत्रात केले असेल तर पेटंटसाठी आवश्यक असणारा शोधाची नाविन्यता हा घटक आपण गमावून बसू आपण जर शोधाचे नाविन्य गमावले तर आपण त्या शोधासाठी पेटंट फाईल करू शकत नाही आपण जर शोधाचे नाविन्य गमावले तर आपण त्या शोधासाठी पेटंट फाईल करू शकत नाही तेव्हा प्रकाशना मधून शोधांचे प्रगटीकरण आपण करू शकतो तेव्हा प्रकाशना मधून शोधांचे प्रगटीकरण आपण करू शकतो मात्र प्रकाशना मुळे तुमच्या शोधाची नाविन्यता नष्ट ही होऊ शकते मात्र प्रकाशना मुळे तुमच्या शोधाची नाविन्यता नष्ट ही होऊ शकते तेव्हा प्रयोग शाळेतील नोंदी किंवा प्रबंध किंवा इतर प्रकारची शोधकार्य संबंधातील लिखित वर्णने याद्वारे आपण प्रकटीकरण करू शकतो तेव्हा प्रयोग शाळेतील नोंदी किंवा प्रबंध किंवा इतर प्रकारची शोधकार्य संबंधातील लिखित वर्णने याद्वारे आपण प्रकटीकरण करू शकतो शोधांच्या सुरुवातीच्या टप्प्यातील नमुन्यांच्या प्रारूपा मधूनही आपण प्रकटीकरण करू शकतो शोधांच्या सुरुवातीच्या टप्प्यातील नमुन्यांच्या प्रारूपा मधूनही आपण प्रकटीकरण करू शकतो नवशोधाना प्रदर्शनासाठी किंवा वापरासाठी उपलब्ध केले गेले असेल तर त्यातूनही आपण प्रकटीकरण करू शकतो नवशोधाना प्रदर्शनासाठी किंवा वापरासाठी उपलब्ध केले गेले असेल तर त्यातूनही आपण प्रकटीकरण करू शकतो तसेच काही शोधांच्या बेटा वर्जन मधूनही आपण प्रकटीकरण करू शकतो जसे की संगणक क्षेत्रातील शोधाना इंटरनेटच्या माध्यमातून आपण बेटा वर्जन मध्ये प्रकटीकरण करू शकतो तसेच काही शोधांच्या बेटा वर्जन मधूनही आपण प्रकटीकरण करू शकतो जसे की संगणक क्षेत्रातील शोधाना इंटरनेटच्या माध्यमातून आपण बेटा वर्जन मध्ये प्रकटीकरण करू शकतो तेव्हा शोधांचे प्रकटीकरण आपण अनेक माध्यमांमधून करू शकतो तेव्हा शोधांचे प्रकटीकरण आपण अनेक माध्यमांमधून करू शकतो परंतु तुम्ही जर तुमच्या शोधास लिपिबद्ध करून प्रकटीकरण करू इच्छित असाल तर पेटंटसाठी आवश्यक असणाऱ्या विहित प्रपत्रा मध्ये तुम्ही शोधाचे प्रकटीकरण केले पाहिजे परंतु तुम्ही जर तुमच्या शोधास लिपिबद्ध करून प्रकटीकरण करू इच्छित असाल तर पेटंटसाठी आवश्यक असणाऱ्या विहित प्रपत्रा मध्ये तुम्ही शोधाचे प्रकटीकरण केले पाहिजे